या व्हिडिओ कॅप्सूलमध्ये आपण सिम्युलेशन प्रक्रियेतून एक फेरफटका मारणार आहोत आपण एक योजनाबद्ध काढू आणि आपण फुल ब्रिज रेक्टिफायर कॅपेसिटर फिल्टर सर्किट घेऊ उदाहरण म्हणून नेट लिस्ट तयार करा आणि त्याचे नक्कल करण्यासाठी ngSpice वापरा वे फॉर्म पहा वे फॉर्म प्लॉट करा आणि सर्किटमध्ये काही मिळवण्याचा प्रयत्न करा आपण एक गोष्ट समजली आहे की सिम्युलेशन हे प्रौढ लोकांसाठी आहे सिम्युलेशनची मूल्ये म्हणून लक्षात ठेवा की अनेक वेळा आपण डायोड्स किंवा ट्रान्झिस्टर किंवा विविध कंपोनेंट्स साठी एक प्रकारचे आदर्श मॉडेल ठेवू आणि सिम्युलेशनने वेव्हफॉर्म्स देण्याची अपेक्षा करू जी तुम्हाला रियल सिस्टम साठी ऑसिलोस्कोप वर मिळेल तथापि तेथे लक्षणीय फरक असेल कारण अनेक नॉन आयडियल आणि अनेक अनिश्चितता आहेत ज्याची आपण अनुकरण करताना काळजी घेणार नाही लक्षात ठेवा की सिम्युलेशन हे तुम्हाला संकल्पना किंवा सिस्टमच्या ऑपरेशनबद्दल चांगली माहिती देण्यासाठी आहे हे विविध कंपोनेंट्स चे रेटिंग डिझाइन करण्यासाठी वापरले जाऊ शकते परंतु खरी परीक्षा असते जेव्हा तुम्ही त्यांना हार्डवेअर मध्ये ठेवता फिजिकल हार्डवेअर आणि वास्तविक हार्डवेअरवरील वास्तविक वेव्हफॉर्म आणि परिणाम लक्षात घ्या म्हणून मिठाच्या चिमूटभर सिम्युलेशनआणि सिम्युलेशन परिणाम वापरा आणि समजून घेण्यासाठी आणि डिझाइनच्या हेतूंसाठी वापरा म्हणून अशा प्रकारच्या मर्यादांसह आपण सिम्युलेशन सह पुढे जाण्याचा प्रयत्न करू तर आता आपण हे सिम्युलेशन काम सुरू करू या जीईडीए वापरून स्कीमॅटिक्स आणि एनजीस्पाईस सिम्युलेटिंगसाठी जीईडीए स्कीमॅटिक उघडून सिम्युलेशन प्रक्रिया सुरू करू या मागील वेळी आपण टर्मिनल उघडण्यासाठी वापरले होते परंतु आ आपण शो ऍप्लिकेशन मेनूमध्ये देखील जाऊ शकतो तेथे gEDA योजनाबद्ध स्टार्ट अप आहे एका चिन्हावर क्लिक करा त्यावर क्लिक करा तुमच्याकडे gEDA उघडेल आमच्याकडे लाइट बॅकग्राउंड gEDA आहे जसे आपण सुरू केले आहे ते शेवटच्या वेळी सेट करा डायनॅमिकली झूम इन आणि आउट करण्यासाठी माउस व्हील वापरा तर प्रथम आपण ती फाईल म्हणून सेव्ह करूया की आपण त्यास रेक्टिफायर डॉट स्कीमॅटिक असे नाव देऊ शकतो तर आपण काय करू शकतो फाईलमध्ये जा आपण सेव्ह करू कारण माझ्याकडे हा DC DC आहे मी DC साफ केला आहे दुसरे काही नाही आपण त्याला rectifier sch असे नाव देऊ शकतो म्हणून ते त्या ठिकाणी स्थित असू शकते पुढे आपण कंपोनेंट्स कडे जाऊ आणि लायब्ररीमधून कंपोनेंट्स काढण्याचा प्रयत्न करू तर प्रथम आपण जाऊन सर्किटचे कंपोनेंट्स काढू जे डायोड सोर्स आणि कॅपेसिटर लोड Acoms फोल्डर लायब्ररी आहे जी आपण स्थापित केली होती होय शेवटच्या विभागात जेनेरिक कंपोनेंट्स आहेत तुम्ही ते बहुतांश सिम्युलेशन साठी वापरू शकता कारण ते जेनेरिक मॉडेल आहेत आपण कॅपेसिटन्स निवडू या आपल्याला डायोड पॉवर डायोड आवश्यक आहे त्यापैकी 4 आवश्यक आहेत तर उपकरणे फिरवण्यासाठी आपण ER वापरत असलेला कोर इन्स्टॉल करू आणि मी हे उपकरणही फिरवीन मग आपल्याला लोड रेझिस्टन्सची आवश्यकता असेल आपण येथे एक रेझिस्टन्स ठेवू आणि मला ट्रॅक रेझिस्टन्स म्हणून कार्य करण्यासाठी दुसर्या रेझिस्टन्स ची देखील आवश्यकता असेल अन्यथा तुम्ही कन्व्हरजन्स समस्यांना सामोरे जाल तर मी ते इथे ठेवेन तुम्हाला दिसेल आपण ते सर्किटमध्ये दुरुस्त करू मग आपण सोर्स घेणे आवश्यक आहे तर तुम्ही स्पाइस सिम्युलेशन एलिमेंट्स लायब्ररीमधून रिसोर्स घेऊ शकता सोर्स एक साइन सोर्स आहे आपण एक साइन सोर्स निवडू आम्हाला आणखी एक आयटम देखील निवडण्याची आवश्यकता आहे येथे स्पाइस समाविष्ट असलेली डिरेक्टरी आहे आपण मॉडेल्सची लायब्ररी आपण तयार करणार असलेली कस्टम मॉडेल्स असलेली फाइल समाविष्ट करणे आवश्यक आहे तर आपण फाईलला एक पॉइंटर देऊ की ती आमची लायब्ररी असेल आपण कस्टम लायब्ररी पुढे आपण पॉवर रेल लायब्ररी मधून जेनेरिक घेणे आवश्यक आहे हे जेनेरिक आहे हे चिन्ह चिन्हांकित करते जे सर्किटच्या कोणत्याही बिंदूंची क्षमता निवडू शकते आपण अनेक ग्राउंड चिन्हावर ठेवू हे महत्वाचे आहे ग्राउंड सिम्बॉल शिवाय स्पाइस चालणार नाही तर मला वाटते की आपल्याकडे त्यापैकी बहुतेक ठिकाणी आहेत तर या कंपोनेंट्स ची स्थिती करूया तर मी येथे सोर्स ठेवतो मला एक सिरीज एमपीडन्स असू द्या हा खूपच लहान एमपीडन्स असेल चला डायोड्सना फुल ब्रिजच्या स्वरुपात ठेवू या फक्त त्यांना स्थान द्या आणि नंतर तुम्ही ते अशा प्रकारे समायोजित करू शकता नंतर आणखी एक डायोड मग आपण कॅपेसिटन्स याप्रमाणे ठेवू शकतो आता मी हा लोड रेझिस्टर फिरवीन आणि त्याला येथे अशा प्रकारे ठेवेन आपण ते आत्तासाठी सोडू चला वायर काढूया या अॅड नेट चा वापर करून वायर काढता येतात तर त्यावर क्लिक करा आता तुम्ही अॅड नेट मोड मध्ये आहात तुम्हाला ते या नेटवर सर्च आणि लिंक्स दिसत आहेत आता मी वायर टाकण्यास सुरुवात करेन क्लिक करा राइट क्लिक करा मी येथे जाईन क्लिक करा राईट क्लिक करा क्लिक करा क्लिक करा राईट क्लिक करा क्लिक करा क्लिक करा क्लिक करा राईट क्लिक करा मी राईट क्लिक करून वायरिंग पूर्ण करत आहे क्लिक करा क्लिक करा उजवे क्लिक करा क्लिक करा उजवे क्लिक करा आणि असेच तुम्ही डायोड्ससाठी देखील कनेक्शन बनवा डायोड हे सब सर्किट मॉडेल आहे म्हणूनच आमच्याकडे सुरुवातीला x चिन्ह x आहे सर्व उप सर्किटमध्ये सुरुवातीला x असेल मग सोर्स ब्रिजच्या मध्यवर्ती भागाशी जोडला जातो आणि आमच्याकडे सर्किट आहे कर्सर बदला आता ग्राउंड आपण कदाचित पहा ग्राउंड ही एक वर्चुअल कन्सेप्ट आहे ती फक्त एक पुनरावृत्ती किंवा शून्य नोड आहे ज्याच्या रेफरन्स व्होल्टेज मोजले जाते जर तुम्ही येथे ग्राउंड ठेवला तर जेव्हा तुम्ही हा नोड मोजाल तेव्हा तुम्हाला थेट आउटपुट व्होल्टेज मिळेल आपण इथे ग्राउंड देतो मग तुम्हाला आउटपुट मिळवावे लागेल व्होल्टेजला या नोडचा व्होल्टेज वजा व्होल्टेज घ्यावा लागेल हे असे काहीतरी आहे जे तुम्हाला आधीच माहित आहे सर्किट एनालिसिस आता ही लेबल इथे ठेवू ही लेबल ठेवणे महत्त्वाचे आहे कारण जेव्हा तुम्ही स्पाइस मध्ये सिम्युलेशन चालवता तेव्हा तुम्ही प्रदान कराल त्या लेबलनुसार नेट लिस्ट तयार होते तुम्ही लेबल प्रदान न केल्यास ते उप क्रमांक नियुक्त करेल मग सर्किट नोड पॉइंट्स चा मागोवा ठेवणे आपल्यासाठी कठीण होईल जर तुम्ही जाणीवपूर्वक लेबल नियुक्त केलीत तर तुम्हाला अधिक अंतर्दृष्टी विश्लेषण आणि जाणून घेता येईल निव्वळ सूची अधिक चांगल्या प्रकारे समजून घेता येईल तर मी याला नोड 'a' म्हणेन आणि मी याला कॉपी पेस्ट करेन मी ते फिरवीन आणि या नोडला 'b' म्हणेन याद्वारे मी काय केले मी या नोडला जाणीवपूर्वक लेबल दिले आहे आता जेव्हा मला इनपुट स्त्रोताचा रेफरन्स घ्यायचा आहे तेव्हा मी Va मायनस Vb म्हणेन जे मला त्या वेव्हफॉर्मच्या परिणामाचे मूल्य देईल मग आपण येथे एक नोड क्रमांक देऊ शकतो आणि आपण याला म्हणून कॉल करू आणि या बिंदूसाठी नोड देऊ शकतो आपण याला 'c' म्हणून कॉल करू आपण येथे आणखी एक नोड देऊ शकतो मी नंतरच्या काळात आदर्श नसलेल्या गोष्टींचा परिचय करून देण्यासाठी येथे ट्रॅक एमपीडन्स ठेवू इच्छितो म्हणून आत्ता मी हे लेबल देणार नाही मी हे लेबल काढून टाकेन आणि हे लेबल o म्हणून सूचित करेन जेणेकरून आपल्याला कळेल की ते आउटपुट लेबल आहे तर आपल्याकडे लेबल आहेत आपल्याकडे ग्राउंड आहे आपल्याकडे कंपोनेंट्स आहेत आपण ते वायर केले आहे आपल्याला कंपोनेंट्स ची नावे द्यावी लागतील तर तुम्ही त्यावर डबल क्लिक करा आम्ही याला Rs सिरीज रेझिस्टन्स असे म्हणू आणि त्याचे व्हॅल्यू असले पाहिजे आणि 100 ohms देऊ नका हे सिरीज रेझिस्टन्स चे खूप जास्त आहे 0 1 ohm हे वाजवी मूल्य आहे ट्रॅक च्या काळजी आपण नंतर सोर्स कडे येऊ आपण या डायोडसाठी नावे देऊ x d 1 आपण याला d1 म्हणू आपण याला d2 d4 d3 म्हणू आणि त्यानंतर डायोड्स लेबल केले जातील या कॅपॅसिटन्सला लेबल करू या आपण त्याला फिल्टर कॅपॅसिटन्स Cf म्हणू आपण याला लोड रेझिस्टन्स म्हणू आपण त्याला Ro म्हणू तर आम्ही काही मूल्य देऊ आपण हे सुमारे 25 ohms वर ठेवू शकतो जेणेकरून तुम्हाला काही प्रमाणात करंट दिसेल आपण 1000 मायक्रो फॅराड कॅपॅसिटन्स ठेवू जसे की आपण काल पाहिले कॅपॅसिटन्स मूल्य आणि आता आम्हाला सोर्स देणे आवश्यक आहे काही मूल्य आपण प्रथम त्याला Vin नाव देऊ म्हणून आपल्याकडे Vin हे नाव आहे आणि आपल्याला साइन विशेषतासाठी पॅरामीटर प्रदान करणे आवश्यक आहे तर येथे आपल्याला साइन वेव्ह पॅरामीटर द्यावा लागेल कोणतीही शंका असल्यास आपण नेहमी मॅन्युअलचा रेफरन्स घेऊ शकता मी गेल्या सत्रात शिफारस केली होती की एनजी स्पाइस मॅन्युअल डाउनलोड करणे आणि ते आपल्या बाजूला ठेवणे चांगले आहे फक्त साइन वेव्हचे पॅरामीटर पाहण्यासाठी किंवा मला मॅन्युअलवर जाऊ द्या हे एनजी स्पाईस मॅन्युअल आहे तुम्ही सामान्य वाक्यरचना साइन व्ही ऑफसेट व्ही फ्रिक्वेन्सी डिले आणि डॅम्पिंग कंपोनेंट्सपहा तर तुम्ही डॅम्प साईन वेव्ह देखील देऊ शकता हे सायनचे उदाहरण आहे तुमच्याकडे पॉझिटिव्ह नोड आणि इतर नोड साइन दरम्यान Vin आहे 0 ऑफसेट 1 मोठेपणा 100 meg फ्रिक्वेन्सी आम्हाला 0 ऑफसेट 3 Vm रूट2 किंवा 325 द्यायची आहे 230 रूट2 किंवा 325 व्होल्ट मोठेपणा 50 हर्ट्ज 0 0 त्यामुळे आपण तेच करणार आहोत म्हणून आपण ते साइन स्पाईस केस इन सेन्सिटिव्ह 0 320 व्होल्ट्स म्हणून करू जे आम्हाला 50 हर्ट्झ दिले आहे जे आम्हाला डिले आणि दमटपणा नाही तर ते सेट आहे की स्त्रोत सेट आहे आता इनपुट डिरेक्ट्रीकडे तुम्ही व्हॅल्यू 1 आणि फाइल म्हणून डायरेक्टिव्ह बनवा तर आत्ता मी एका फाईलमध्ये लिहीन e d t 01 dot sub is electronic design technology 01 dot sub तुम्ही तुमचे स्वतःचे नाव ठेवू शकता जे सोयीचे असेल आणि जाते त्यामुळे ते येथे प्रतिबिंबित होईल आणि ही एक फाईल आहे जी तुम्ही नेट लिस्ट जनरेट केल्यावर समाविष्ट केली जाईल म्हणून बचत करण्यासाठी चांगला वेळ फाईल सेव्ह करा चला हे स्कीमॅटिक सर्किट बंद करू आणि आता तुम्हाला दिसेल की DC DC फोल्डरमध्ये रेक्टिफायर डॉट s c h आहे तर आता आमच्याकडे योजना तयार आहे परंतु आम्हाला आणखी 2 फाइल्स जोडायच्या आहेत 1 फाईल आपण DC DC मध्ये सेव्ह करू मी तिचे नाव रेक्टिफायर डॉट cir असे देईन नेहमी स्कीमॅटिक फाईलच्या नावाप्रमाणेच नाव ठेवा आणि फक्त एक्सटेन्शन तुम्ही ते cir मध्ये बदला ते जतन करा येथे पहिली ओळ नेहमीच एक टिप्पणी असते तर दुसऱ्या ओळीपासून सुरुवात करा आपण करू इच्छितो क्षमस्व आम्ही प्रारंभिक परिस्थिती वापरून 50 मायक्रोसेकंद पर्यंत 100 मिलीसेकंद पर्यंतचे एनालिसिस करू इच्छितो रेक्टिफायर डॉट नेट देखील समाविष्ट करा डॉट नेटसाठी रेक्टिफायर अद्याप जनरेट केलेले नाही परंतु आम्ही लवकरच ते जनरेट करू ते कसे करायचे ते मी तुम्हाला सांगेन त्यामुळे सिम्युलेशनसाठी ही 2 नियंत्रण विधाने ती वेगळ्या फाईलमध्ये समाविष्ट करतात ती नेट फाइलमध्ये कधीही समाविष्ट करू नका अशा प्रकारे संघटित पद्धतीने केल्यास ते अधिक चांगले आहे तर नंतर सुधारणा जटिल सिम्युलेशनसाठी ते खूप सोपे होईल ते सेव्ह करा आणि ही फाईल बंद करा तर आता तुमच्याकडे रेक्टिफायर डॉट सीर देखील आहे आणखी एक फाईल आम्ही समाविष्ट करू तुम्हाला आठवत असेल की आमच्याकडे edt 0 1 dot sub file होती ज्यात मॉडेल्स असतील असे समजा तर आपण हे त्याच डिरेक्टरीमध्ये सेव्ह करू आणि यावेळी e d t 0 1 dot sub आणि सेव्ह करू तर हे आम्ही अंतर्भूत निर्देश म्हणून जोडले आहे आणि यामध्ये काय असावे ही कस्टम कंपोनेंट्स ची लायब्ररी असेल तर तुमच्याकडे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बंगलोर असू शकते तुमची स्वतःची गोष्ट असू शकते आपण काय म्हणतो की आम्हाला मॉडेलची आवश्यकता आहे आपण तेथे डायोड वापरला आणि तो एक पॉवर डायोड होता त्यासाठी एक मॉडेल घेऊ तर पॉवर डायोडमध्ये 2 भाग असतात डायोडसाठी एक मॉडेल डिफॉल्ट डायोड आणि मॉडेल पॉवर डायोडसाठी सब सर्किट मॉडेल तर मी फक्त हे लिहीन मला वाटते की तुम्हाला स्पाइस कसे वापरायचे सब सर्किट्स कसे बनवायचे हे माहित आहे म्हणून मी आता उप सर्किट कसे बनवायचे ते शिकवणार नाही कारण ते या अभ्यासक्रमाच्या कक्षेच्या बाहेर आहे तर मी गृहीत धरतो की तुम्हाला स्पाइस मॉडेलिंग माहित आहे मॉडेल मी def नाव देईन आता हा डीफॉल्ट डायोड आहे डीफॉल्ट डायोडचे मॉडेल आता आपण पॉवर डायोडचे मॉडेल करू आता हे मॅक्रो मॉडेल आहे हे मॅक्रो मॉडेल सब सर्किट मॉडेल असणे उपयुक्त आहे कारण तेथे बरेच गैर आदर्श आहेत ज्याची तुम्ही डिफॉल्ट आदर्श डायोडमध्ये काळजी घेणार नाही जी तुम्ही सब सर्किट मॉडेलमध्ये काळजी घेऊ शकता आणि ते होईल अभिसरण संख्यात्मक कन्वर्जन्स अधिक चांगले होईल तर डॉट सब सर्किट मी फक्त ते ओळखण्यासाठी कॅप कॅपमध्ये ठेवले तथापि स्पाइस केस इन सेन्सिटिव्ह आहे तर मी प्रथम मॉडेल लिहू आणि डायोड एक सामान्य आदर्श डायोड घेऊ डीफॉल्ट पॉवर डायोड म्हणेन काही डिस्क्रिप्टिव्ह नावे देऊ शकता मी Rshunt 102 आणि 103 आणि काही उच्च मूल्य 10000 ohms मध्ये ठेवले आहे आणि Cshunt 103 101 0 01 micro farad डॉट मॉडेल डीफॉल्ट पॉवर डायोड डी ज्यामध्ये Rs सीरीज 0 01 जंक्शन कॅपॅसिटन्स 100 pf आहे बिंदू समाप्त सब सर्किट्स समाप्त करा तर हे सब सर्किट आहे ते जनरेट करा तर मला वाटते की आपण हे ओळखले आहे तुमच्याकडे 101 आणि 102 दरम्यान डायोड आहे आणि तुमच्याकडे रेझिस्टन्स शंट रेझिस्टन्स आहे नंतर पुन्हा शंट कॅपेसिटन्स सह मालिकेत तर आर शंट आणि आरसी शंट मालिकेत आणि डायोड dx मध्ये आहेत तर हे बंद केले जाऊ शकते आणि आमच्याकडे आवश्यक फाइल्स आहेत हे रेक्टिफायर डॉट cir तुम्हाला कोणत्या प्रकारचे एनालिसिस करायचे आहे ते स्कीमॅटिकमध्ये आधीच नमूद केले आहे आणि आम्हाला आता नेट लिस्ट तयार करायची आहे तर निव्वळ यादी तयार करणे खूपच सोपे आहे टर्मिनल उघडा आणि आपण त्या फोल्डरमध्ये टर्मिनलवर जाऊन या सर्व फाईल्स तेथे आहेत हे पाहू तर योजनाबद्ध वरून निव्वळ यादी तयार करू कमांड ही G net list slash g spice s d b dash o rectifier dot net सारखी आहे आम्हाला रेक्टिफायर डॉट s c h योजनाबद्ध वरून रेक्टिफायर डॉट नेट वर आउटपुट हवे आहे तर जेव्हा तुम्ही हे चालवाल तेव्हा ते नेट लिस्ट तयार करेल तर जर तुम्ही पाहिले तर एक रेक्टिफायर डॉट नेट जनरेट झाला आहे आता या 3 फाइल्स सिम्युलेशनसाठी ngSpice मध्ये जातील म्हणून जर तुम्ही नेटवर पाहिले तर तुम्हाला edt sub मधून घेतलेल्या मॉडेलची व्युत्पन्न केलेली नेट यादी दिसते कारण edt dot sud समाविष्ट आहे तुम्हाला a आणि b मधला V दिसतो आम्ही लेबल लागू केली आहेत आणि ते लेबल घेतले आहे नोड्सची नावे Rs Ro पॉवर डायोड्स आणि कॅपॅसिटन्स आता आपल्याला फक्त सिम्युलेट करायचे आहेत तर आपण आधीपासून DC DC फोल्डरमध्ये असलेल्या सिम्युलेशन प्रक्रियेतून जाऊ या आपल्याला ngSpice वर कॉल करावा लागेल तर तुम्ही ngSpice rectifier dot cir म्हणता तुम्ही रेक्टिफायर डॉट cir म्हणता कारण cir मध्ये तुम्ही आधीच रेक्टिफायर डॉट नेट समाविष्ट असल्याचे सांगितले आहे तर ते योग्यरित्या येथून निव्वळ यादी घेईल तर आता तुम्ही स्पाइस च्या वातावरणात जा तर ng मसाल्याच्या वातावरणात सर्किट्स त्याच्या मेमरी स्पेसमध्ये कामाच्या जागेत घेतले जातात रन कमांड टाईप करा ते सर्किट रन करेल आणि हे नोड्स पार्ट व्हेक्टर आहेत जे तुमच्याकडे असतील आम्हाला पुढे काय करायचे आहे ते म्हणजे प्लॉट आम्हाला प्लॉट करू द्या Vo किंवा V आउटपुट तुम्ही नेहमी संदर्भासाठी स्कीमॅटिक उघडू शकता ते तुमच्या बाजूला ठेवा आणि आम्हाला सांगू द्या की आम्हाला हा प्लॉट प्लॉट करायचा आहे Vo प्लॉट V नाही तुम्हाला प्लॉट स्वल्पविराम दिसेल तुम्ही त्यावर डबल क्लिक करू शकता आणि नंतर तुम्हाला स्टार्टअपपासून कॅपॅसिटन्स चार्ज होताना दिसेल आणि नंतर रिपल्स ची थिअरीमध्ये चर्चा केली गेली आहे की तुम्हाला कदाचित येथे स्रोत चालू पहायचा आहे तर आपण प्लॉट Vo म्हणूया आणि मला येथे शाखेत V मध्ये कोणत्या शाखेचा करंट प्लॉट करायचा आहे आणि मग तुम्हाला ते दिसेल आपण करंट पहा आता सोर्स द्वारे प्रवाह नेहमी उलट दिशेने विचारात घेतला जातो म्हणून आपण पहात आहात की ते वजा दाखवले आहे परंतु प्रत्यक्षात विद्युत प्रवाह या दिशेने प्रवाहित आहे म्हणून जेव्हाही तुम्ही संसाधन शाखा घेता तेव्हा तुम्ही त्यातील उणे देऊ शकता उदाहरणार्थ तुम्ही प्लॉट Vo मायनस I V मध्ये क्षमस्व प्लॉट Vo 0 वजा Iin असे म्हणू शकता ही विद्युत प्रवाहाची योग्य दिशा होती जी तुम्हाला प्रारंभिक स्टार्टर करंट दिसते हे सोडल्यानंतर आणि तुम्ही बाहेर पडल्यानंतर आम्ही गेल्या सत्रात चर्चा केल्याप्रमाणे सामान्य स्थिर स्थितीच्या प्रवाहापेक्षा जास्त आहे तर ही एक सिम्युलेशन प्रक्रिया पूर्ण करते काही मुद्दे आणि टिपा आहेत ज्यांचा उल्लेख मी येथे करू इच्छितो आता एनजी स्पाईस वापरून नेट लिस्ट तयार केल्यावर सिम्युलेशनच्या बाबतीत एनजी स्पाईस प्लॉट एनजी स्पाईस रेक्टिफायर डॉट cir सह एक समस्या आणि मला एकदा चालवू द्या तो प्लॉट पहा मी काही उदाहरण Vo घेतले आहे जरी प्लॉट एक आहे चांगली गुणवत्ता आणि तुम्ही ते सर्वसमावेशक विस्तारित करू शकता आणि तुम्ही ते विशिष्ट भागावर झूम देखील करू शकता असे तुम्हाला दिसते तुम्हाला विस्तारित माहिती देखील मिळेल की हे सर्व शक्य आहे ते फक्त कागदपत्रांसाठी तुम्ही घेऊ शकता तो म्हणजे त्याचा स्क्रीन कॅप्चर शॉट बनवून त्यामुळे तुम्ही दस्तऐवज बनवताना आणि जेव्हा तुम्ही दस्तऐवज बनवता तेव्हा ही मेमरी खूप जास्त असू शकते तुम्हाला ही काळी पार्श्वभूमी मिळेल आणि हार्ड कॉपी थेट प्रिंट आउट म्हणून घेण्यासाठी आहे म्हणून दस्तऐवजीकरणाच्या उद्देशाने हा एनजी स्पाईस चा प्लॉट तुम्हाला दिसतो तो फारसा आरामदायक नाही म्हणून आपण त्यासह काही दस्तऐवजीकरण करू शकत नाही ही एक समस्या आहे आणि दुसरी समस्या जी आम्ही ही निव्वळ यादी तयार करत होतो त्या वेळी आहे तर जेव्हा आपण स्कीमॅटिकमधून नेट लिस्ट तयार करतो तेव्हा आपण g net list dash g spice dash s d b अशी कमांड वापरतो परंतु प्रत्येक वेळी टायपिंग करताना प्रत्येक वेळी तुम्ही योजनाबद्ध बदल करता तेव्हा तुम्हाला हे टाइप करावे लागेल आणि नंतर नेट लिस्ट डॉट नेट फाइल तयार करावी लागेल तुम्ही हे करू शकता ते स्क्रिप्ट फाइल मध्ये ठेवा आणि नंतर अशा कोणत्याही सिम्युलेशनसाठी सामान्य पद्धतीने कॉल करत रहा तर या 2 समस्या एकत्र करून एक स्क्रिप्ट बनवा की या 2 समस्या octave वापरून सोडवल्या जातील आपण जनरेट केले आहे आम्ही एक स्क्रिप्ट फाइल बनवली आहे आणि तीच तुम्ही सुरुवातीला कॉपी करून येथे बिन डिरेक्टरी मध्ये टाकली होती तर बिन डिरेक्टरी मध्ये शेवटच्या विभागात आपण 6 फाइल्स कॉपी केल्या आणि त्या फोल्डरमध्ये ठेवल्या आता ती q सिम ही एक ऑक्टेव्ह स्क्रिप्ट आहे जी नेट लिस्ट कमांड जनरेट करणार्या या नेट लिस्ट कमांडच्या समस्येची काळजी घेते आणि तुम्हाला ऑक्टेव्ह किंवा मॅटलॅब प्रकारच्या कमांडचा वापर करून वेव्हफॉर्म दाखवते आणि पीडीएफ फाइल च्या स्वरूपात आउटपुट देखील देते q सिम ते काय करेल ते स्पाईस सिम्युलेशन करण्यासाठी नेट लिस्ट घेईल आणि नंतर सिम्युलेशनचे निकाल रॉ फाइलमध्ये टाकेल आणि रॉ फाइल स्पाईस रीड फाइल डॉट एम फाइल म्हणून स्पाईसला पॅरामीटर म्हणून पास केली जाईल हे एक ओपन सोर्स टूल फंक्शन आहे जे ng spice वरून उपलब्ध आहे जे डाउनलोड केले जाऊ शकते परंतु मी ते तुम्ही वापरू शकता अशा सोर्स मध्ये समाविष्ट केले आहे तर ती ही रॉ फाइल वाचेल आणि नंतर octaves gnu प्लॉट प्लॉटिंगसाठी वापरला जाईल gnu प्लॉट खूप शक्तिशाली आहे आणि त्यातून तुम्हाला विविध प्रकारचे आउटपुट किंवा svg आउटपुट मिळू शकते तर आपण तेच करतो आणि ही एक छोटी स्क्रिप्ट फाईल आहे जी तिच्याद्वारे लिहिलेली आहे यामध्ये सुधारणेला भरपूर वाव आहे ही फक्त स्क्रिप्ट फाइलचा एक नमुना आहे जी तुम्ही काय करू शकता हे दाखवते आणि बरेच काही आहे जे तुम्ही करू शकता ngSim हे खरं तर q sim सारखेच असते फक्त ते rectifier dot cir फाईल देखील जनरेट करते परंतु बर्याच वेळा आपण तुम्हाला काय लिहायचे आहे ते विसरतो किंवा तुम्हाला माहित आहे की तुम्ही ac असता तेव्हा स्टेप साइजची समाप्ती वेळ आहे परंतु जर ती असेल तर एसी विश्लेषण किंवा ते बायस पॉइंट विश्लेषण असल्यास इतर अनेक विश्लेषणे जी तुम्ही विसरू शकता त्यामुळे तो भाग करण्यासाठी ngSim तुम्हाला मदत करते म्हणून मी तुम्हाला त्यामधून जाण्यासाठी सोडतो आणि ते आरामदायक आहे की नाही ते पहा मी qsim सह फक्त एक लहान उदाहरण देईन आपण DC DC फोल्डरमध्ये आहोत मी l साठी त्याच स्लॅश h मधून रन करेन तर काय करावे ते कळवा म्हणून तुम्हाला ते या फॉर्ममध्ये द्यावे लागेल स्लॅश h तुम्हाला विस्ताराशिवाय विशिष्ट स्क्रीन q सिम फाइल नाव देईल तर डॉट sch शिवाय q sim रेक्टिफायर फक्त q sim रेक्टिफायर म्हणा ते योग्य फायली घेईल नेट फाइल तयार करेल आणि नंतर ng spice किंवा आउटपुट फाइल जी ऑक्टेव्हच्या gnu प्लॉटद्वारे वापरली जाईल हे स्पाईस रीड फाइल m डॉट m द्वारे वाचले जाईल आणि नंतर त्यांचे आउटपुट प्लॉट करण्यासाठी q प्लॉट डॉट m वापरला जाईल तर हे काही वाक्यरचना आहेत ज्यासाठी तुम्हाला हे दोन वाक्यरचना वापरण्याची गरज नाही कारण g n u प्लॉट स्वतः तुम्हाला हवे असलेल्या फॉरमॅटसाठी आउटपुट देईल तर मी फक्त q सिम रेक्टिफायर चालवते आता तुम्हाला नेट फाईल जनरेट करण्याची गरज नाही तर आपण काय करू तुमच्याकडे असलेले स्कीमॅटिक्स केल्यानंतर लगेचच गरज नव्हती हे दाखवण्यासाठी मी ही नेट फाइल डिलीट करेन तुमच्याकडे हे असले पाहिजे आणि अर्थातच संपादित करा 0 1 डॉट सम q सिम रेक्टिफायर नेट तयार करेल सूची एक रॉ फाइल आउटपुट तयार करेल ज्यामध्ये सिम्युलेशनचे सर्व परिणाम असतील आता डिफॉल्ट वेळ मी आता Vo म्हणून देऊ शकतो येथे मला कॉमा सेपरेशन करणे आवश्यक आहे आपण Vin द्वारे करंट देखील देऊ शकतो म्हणू शकतो की Va वजा Vb हे सर्व तुम्ही पाहण्याचा प्रयत्न करीत आहात त्यामुळे तुम्हाला ते या gnu प्लॉट आउटपुटसारखे काहीतरी दिसेल आणि तुम्ही येथे पहाल तुमच्याकडे असेल तुम्ही ते फाइलमध्ये सेव्ह करू शकता आता आपण म्हणूया की मी test dot svg save म्हणून सेव्ह करेन आणि मग मी qsim मधून बाहेर येईन म्हणून येथे तुम्हाला डॉट svg चाचणी मिळेल जी व्हेक्टर ग्राफिक पॅकेज जसे की इंक स्केप किंवा पॅकेजेसमध्ये कोणत्याही ग्राफिक पॅकेज मध्ये घेतली जाऊ शकते त्यानंतर तुम्ही पुढील संपादन करू शकता आणि नंतर कागदपत्रांमध्ये ठेवू शकता तर अशा प्रकारे आम्ही स्कीमॅटिक्स आणि एनजी स्पाईस आणि प्लॉट आऊट्सपासून संपूर्ण सिम्युलेशन करू